या सेशनमध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण टेस्टच्या काही अगदी बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या होत्या आणि नंतर आपण ब्लॅक बॉक्स टेस्टचे टेक्निक ब्लॅक बॉक्स टेस्ट केसेस कशी डिझाइन करावी आणि ब्लॅक बॉक्स टेस्टचे विविध प्रकार पाहिले आणि नंतर आपण व्हाईट बॉक्स टेस्ट कव्हरेज बेस्ड आणि फॉल्ट बेस्ड टेस्टिंग टेक्निक पाहिल्या आणि आपण इंटिग्रेशन आणि सिस्टम टेस्ट देखील पाहिली आज आपण रिग्रेशन टेस्ट पाहूया रिग्रेशन टेस्ट ही टेस्टचे वेगळे डायमेन्शन आहे वास्तविक हि सर्व टाईपच्या टेस्ट जसे की युनिट इंटिग्रेशन आणि सिस्टम या टेस्टसाठी लागू आहे रीग्रेशन टेस्टमध्ये काय इन्व्हॉल्व्हड आहे ते पाहूया रीग्रेशन टेस्ट पाहण्याआधी मागील सेशनमध्ये आपण काय चर्चा करत होतो त्याबद्दल थोडेसे आठवूया मागच्या सेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण पाहत होतो कि एक मॅनेजर हा कशाप्रकारे नंबर ऑफ एरर कोड मध्ये आहेत का हे तपासण्यासाठी केअरफूल डेव्हलोपमेंट अडीक्वेट टेस्टिंग आणि इतर त्या गोष्टी ज्या तो युझ करू शकतो या सर्व गोष्टी युझ करून कोड मधील एरर शोधतो हे सर्व असूनही काही बग अजूनही तसेच राहतील आणि मॅनेजरला हे जाणून घ्यायचे असेल की सॉफ्टवेअरमध्ये किती बग आहेत ते शेकडो आहेत का ते हजार आहे की हजारो बग आहेत म्हणून आपण सॉफ्टवेअरमधील बग्सच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी पॉसिबल टेक्निक म्हणून एरर सीडिंग टेक्निककडे पाहतो तुम्हाला आठवत असेल तर आपण म्हटले आहे की टेस्ट सुरू होण्यापूर्वी मॅनेजर सामान्यत सिस्टम टेस्ट प्रोग्राममध्ये अनेक आर्बिट्ररी चेंजेस करतो चेंजेस हे अरीथमेटिक ऑपरेटरच्या फॉर्ममध्ये असू शकतात उदाहरणार्थ प्लस ते मायनस किंवा कोडमधील 2 स्टेटमेंट्सची इंटरचेंजिंग असू शकते व्हेरिएबलचा टाईप int वरून फ्लोटमध्ये चेंज असू शकतो एक्स्प्रेशनमध्ये असू शकतो व्हेरिएबल b ला बदलून इतर व्हेरिएबल d किंवा असे काहीतरी असू शकते या ठराविक प्रोग्रामिंग एरर आहेत तर मॅनेजर अनेक बग सह कोड सीड करतो आणि त्याने कोडमध्ये किती बग सीड केले आहेत याची नोंद ठेवतो आणि मग टेस्ट सुरू होते सीडेड बग्स काय आहेत हे टेस्टर याना माहित नसते आणि नंतर ते टेस्ट केसेस चालवतात अपयश वा अडचणी शोधले जातात आणि नंतर ते डीबग केले जातात आणि तेव्हा मॅनेजरला कळते की काही सीड बग्स आढळून आले आहेत तर तो त्याची नोंद घेतो तर सॉफ्टवेअरमध्ये उरलेल्या बग्सच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी आपण जे एस्टीमेट काढणार आहोत ते हे स्पष्ट करते जर आपण ब्लू रेक्टअंगल हा प्रोग्राम म्हणून आणि रेड डॉट्स हे बग्स जे कोड मध्ये अजूनही काळजीपूर्वक डिझाइन कोडिंग टेस्ट डिझाइन आणि कोडिंग न केल्यानंतर आहेत असे गृहीत धरले तर हे म्हणजे उरलेले बग आहेत आता जेव्हा हे सॉफ्टवेअर हे कस्टमरला पाठवले जाते तेव्हा किती बग राहतील याचा अंदाज मॅनेजर हा या व्हायलेट डॉट्स द्वारे घेतो ओरिजिनली सॉफ्टवेअरमध्ये राहिलेल्या बगचे रेड डॉट्स हे कॅपिटल N आहे आणि मॅनेजरने सीड केलेले बग्स हे कॅपिटल S आहेत टेस्ट सुरू होण्यापूर्वी सिस्टीम टेस्टिंग घेतली जाते आणि नंतर या सिस्टीम टेस्टिंगमध्ये बग्स सापडतात आणि सीडेड बग्सची संख्या s शोधू द्या आणि कोडमधील ओरिजिनल एररची संख्या कमी होऊ द्या आणि नंतर अंदाजे आपण nN इझ इक्वल टू sS असे लिहू शकतो परंतु हे एक्स्प्रेशन लिहिण्यासाठी आपण एक इम्प्लिसिट असम्पशन केले आहे या इम्प्लिसिट असम्पशनच्या डेव्हलोपमेंटमध्ये येथे इम्प्लिसिट गृहीतके काय आहे इम्प्लिसिट गृहीतक हे आहे की ज्या दराने ओरिजिनल बग शोधले जात आहेत त्याच दराने सीडेड बग शोधले जात आहेत किंवा दुसर्या शब्दात सीडेड बग्स हे फार इझी टाईपचे बग नसतात खूप ऑबव्हिअस बग असतात जे टेस्ट सुरू झाल्यानंतर लगेचच आढळतात किंवा हे देखील एरर चे टाईप नाहीत जे खूप कावेबाज किंवा खूप कॉम्प्लेक्स आहेत टेस्टद्वारे शोधले जाऊ शकत नाहीत आणि ते कोडमध्येच राहतात म्हणून आपण असे म्हणू शकतो की कोडमध्ये राहणाऱ्या बग्सचा टाईप सीड केलेल्या बग्सच्या टाईपशी जुळतो केवळ बगचा टाईपच नाही तर त्यांची फ्रिक्वेन्सी देखील जुळते म्हणून जर अरीथमेटिक एक्स्प्रेशन इंटरचेन्ज हा एक टाईपचा बग असेल जो शिल्लक असेल आणि त्याची घटना सुमारे 5 टक्के असेल तर अरीथमेटिक एक्स्प्रेशन इंटरचेन्ज 5 टक्के असेल आणि इतकेच नाही कोडमध्ये कोणत्या स्थानावर एरर येते स्पेसिफिक कॉम्पोनन्ट ते देखील महत्त्वाचे आहे कारण काही कॉम्पोनन्ट खूप जास्त वापरले जातात आणि काही कॉम्पोनन्ट खूप कमी वापरले जातात त्यामुळे हे एक्स्प्रेशन टिकून राहण्यासाठी केवळ बगचा टाईप फ्रिक्वेन्सीच नाही तर कोडमधील त्यांचे लोकेशन हे अंदाजे मॅच झाले पाहिजे आता आपण असे गृहीत धरू की मॅनेजरकडे बगचे टाईप त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांचे लोकेशन इत्यादी जाणून घेण्याचा एक मार्ग आहे आणि तो त्यानुसार बग तयार करतो त्या बाबतीत आपण हे एक्स्प्रेशन सिम्प्लिफाय करू शकतो आणि टेस्टपूर्वी शिल्लक राहिलेले बग्स शोधू शकतो कॅपिटल N हे कॅपिटल S ns आहे परंतु नंतर टेस्ट दरम्यान त्यापैकी लहान n आढळले आहेत तर टेस्टनंतर राहिलेले बग म्हणजे N n किंवा आपण या एक्स्प्रेशनमध्ये हे बदलू शकतो आणि n s असे लिहू शकतो कोडमध्ये राहणाऱ्या बग्सची ही संख्या आहे आता या कॉन्सेप्टवर बेस्ड एक छोटी क्विझ तयार करूया असे गृहीत धरा की एका मॅनेजरने सिस्टम टेस्टपूर्वी 100 बग कोडमध्ये आणले जे टेस्टर आणि डेव्हलपर ला माहित नाही त्याने नुकतेच तिथे जाऊन बदल केले आणि 100 बग आणले आणि नंतर सिस्टम टेस्ट सुरू झाली आणि सिस्टम टेस्ट दरम्यान 90 सीडेड बग सापडले परंतु सिस्टम टेस्ट प्रोसेस मध्ये 50 इतर बग देखील आढळले जे मॅनेजरद्वारे सीड केलेले नाहीत तर कोडसाठी एरर एस्टीमेट शोधावे लागतील तर याचा अर्थ सिस्टम टेस्टनंतर किती ओरिजिनल बग कोडमध्ये राहतील हे शोधावे लागेल तर आपण हे कसे करायचे आपण डेरहाईव्ह केलेले पुढील एक्स्प्रेशन वापरू शकतो nN sS आणि तिथून आणि आपण हे एक्स्प्रेशन डेरहाईव्ह केले n S - s s मग प्रॉब्लेम अगदी इझी होतो आपल्याला एक्स्प्रेशनमध्ये योग्यरित्या व्हॅल्यू बदलण्याची आवश्यकता आहे तर ती व्हॅल्यू 50 90 अशी आहे जे अंदाजे 6 येते त्यामुळे या प्रकरणात कोडमध्ये अंदाजे 6 एरर असण्याचा अंदाज आहे असे गृहीत धरून सॉरीची संख्या टाईप फ्रिक्वेन्सी आणि सीडेड बगचे लोकेशन हे ओरिजिनल बग बरोबर रफली मॅच होते का हे बघावे लागते परंतु जसे आपण म्हणत आलो आहोत की nN या एक्स्प्रेशनमध्ये sS च्या बरोबरीचे इम्प्लिसिट अझम्पशन असे आहे की सीड बग्सचा टाईप फ्रिक्वेन्सी आणि लोकेशन रफली अस्तित्वात असलेल्या बग्सशी जुळतात पण नंतर मॅनेजरला माहित नाही की तेथे अननोन बग आहेत काय अन्यथा इथे कोणतीही टेस्ट काहीही आवश्यक नाही त्याला हे माहित नाही तर बगच्या टाईप फ्रिक्वेन्सी आणि लोकेशनशी अंदाजे मॅच होणाऱ्या बग्स बद्दल त्याला कसे काय समजते नॉर्मली काय केले जाते तर एक वर्किंग सोल्युशन अप्लाय केले जाते जेथे मॅनेजर पुढील डेटा पाहतो जसे की संबंधित सॉफ्टवेअरसाठीचा एरर डेटा सिमिलर सॉफ्टवेअर कोणत्या टाईपचे बग शिल्लक होते ते कस्टमरने नोंदवले होते का त्यांची फ्रिक्वेन्सी काय होती आणि त्यांचे लोकेशन काय होते आणि त्यानुसार मॅनेजर सिडींग करतो तर ते एक्स्प्रेशन व्हॅलिड बनवण्याचे हे वर्केबल सोल्युशन आहे येथे आणखी एक क्विझ आहे सिस्टमची टेस्ट सुरू होण्यापूर्वी मॅनेजरने सॉफ्टवेअरमध्ये 100 बग आणले आता सिस्टिम टेस्ट दरम्यान यापैकी 60 सीडेड बग आढळून आले 150 इतर बग देखील आढळून आले तर सॉफ्टवेअरमध्ये शिल्लक असलेल्या बगच्या संख्येबद्दल मॅनेजरचा अंदाज काय असेल कृपया या प्रॉब्लेमचे सोल्युशन काढा जर तुम्हाला एक्स्प्रेशन समजले असेल तर तुम्हाला ते करता आले पाहिजे एक साध्या प्रॉब्लेमसाठी एक्स्प्रेशनमध्ये योग्य नंबर बदला

आता आपण रीग्रेशन टेस्ट पाहूया रीग्रेशन टेस्टिंग हे तपासण्यासाठी केले जाते की सिस्टम अपडेटमुळे नवीन चुका होत नाहीत किंवा आधी दुरुस्त केलेल्या चुका पुन्हा सुरू होत नाहीत तर ही रीग्रेशन टेस्टची व्याख्या आहे याचा खरा अर्थ असा आहे की जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर असते तेव्हा तुम्ही त्यात असंख्य बदल करता ती एक सामान्य गोष्ट आहे ज्याच्या डेव्हलोपमेंटमुळे सॉफ्टवेअरमध्ये बरेच बदल होतात उदाहरणार्थ बग सापडू शकतात आणि ते फिक्स केले जातात तो एक बदल आहे किंवा असू शकतो काही नवीन फिचर जोडले गेले जाऊ शकते काही फिचर बदल केले गेले आणि असेच अनेक बदल केले जाऊ शकतात तर प्रत्येक वेळी सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला तरी सॉफ्टवेअरचा एक मोठा भाग आहे जो बदलला जात नाही जर आपण सॉफ्टवेअरच्या बदललेल्या भागाची टेस्ट घेतली आणि न बदललेल्या भागाची टेस्ट केली नाही तर हे ठीक आहे का नाही आपण असे करू शकत नाही कारण कोणताही बदल लहान बदल सॉफ्टवेअरच्या अनचेंज्ड भागामध्ये बग निर्माण करेल असे का आहे डेटा शेअरिंग आणि डिपेन्डन्सी काही व्हेरिएबल्स डिफरंट व्हॅल्यू गृहीत धरु शकतात जे कोडच्या न बदललेल्या भागाद्वारे वापरले जातात आणि मग त्या फील केल्या जाऊ लागतात कोडचा न बदललेला भाग हा सर्व टेस्ट उत्तीर्ण झाल्या आहेत त्या योग्यरित्या काम करत असल्याचे दाखवते परंतु नंतर एक छोटासा बदल कुठेतरी टू लाईन्स ऑफ चेंज ज्या सॉफ्टवेअरच्या इतर भागामध्ये फेल्युअर दर्शवू शकतो कारण तो ते व्हेरिएबल व्हॅल्यू बदलतो आणि ते व्हॅल्यू इतर भागांद्वारे वापरले जाते आणि फेल्युअर म्हणून दाखवले जाऊ शकते तर येथे ही आयडिया आहे की जेव्हा काहीही बदलते तेव्हा आपल्याला कोडच्या अंचेंजड भागासाठी रीग्रेशन टेस्ट करणे आवश्यक आहे किंवा दुसर्या शब्दात सांगायचे तर कोडच्या काही भागासाठी आधीच पास झालेल्या टेस्ट केसेस पुन्हा रन कराव्या लागतील आणि जरी तो भाग बदलला नसला तरी आपल्याला त्या टेस्ट केसेस पुन्हा रन कराव्या लागतील आणि त्यास रीग्रेशन टेस्ट असे म्हणतात आता एका छोट्या अनिमेटेड उदाहरणासह रीग्रेशन टेस्टिंगची आयडिया समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण असे गृहीत धरू की हा निळा क्लाउड एक प्रोग्राम आहे आणि आपण अनेक टेस्ट केसेससह या प्रोग्रामची टेस्ट केली आहे आणि ते सर्व पास झाले आहेत रीग्रेशन टेस्ट म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करण्यासाठी हे फक्त एक उदाहरण आहे तर T1 हे पास आहे आपण ते हिरव्या रंगाने दर्शविले आहे T२ हे देखील पास आहे आणि ते हिरव्या रंगाने दर्शविले आहे T 3 पास आहे टेस्ट T 3 सुद्धा हिरव्या रंगाने दर्शविले आहे आणि टेस्ट T 4 देखील पास आहे ते सुद्धा हिरव्या रंगाने दर्शविले आहे परंतु जेव्हा आपण T 5 ऑबझर्व करतो तेव्हा ते फेल्युअर झाले आहे असे दिसते आणि ते लाल रंगाने दर्शविले आहे त्यामुळे T 5 फेल्युअर झाल्याचे आढळून आले आणि एकदा टेस्ट केस फेल्युअर झाले की डेव्हलपर्स कोड डीबग करतात सोर्स ऑफ प्रॉब्लेम काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर एरर सुधारण्यासाठी कोड मॉडिफाय करतात तर या केसमध्ये देखील डेव्हलपरने काम करत असताना त्याला b b 5 या स्टेटमेंट ने प्रॉब्लेम एलिमिनेट करता येईल असे आढळले आणि त्याने कोड बदलल्यामुळे टेस्ट केस जी फैल्ड होती ती प्रत्यक्षात पास झाली तर T 5 देखील हिरवा आहे टेस्ट केस पास झाली परंतु जेव्हा आपण इतर टेस्ट केसेस रन करतो तेव्हा जे भाग प्रत्यक्षात बदललेले नाहीत इतर टेस्ट केसेस ज्या रन होतात ज्या चेंज झालेल्या नाहीत अशी स्टेटमेंट एक्झेक्युट होतात पण तरीही T 3 फैल्ड का कारण ते व्हेरिएबल b वापरत होते a a b तर T 3 हे व्हेरिएबल b वापरत होते आणि आता आपण b ची व्हॅल्यू बदलली आहे आणि म्हणून T 3 जे योग्यरित्या कार्य करत होते ते फेल होऊ लागले आहे जरी T 3 चा कोणताही कोड बदलला नाही तर मग याचा अर्थ असा होतो की हे फिक्स प्रॉपर नव्हते हे दुसरे काहीतरी असावे जसे की b b a किंवा b b 5 ही टेस्ट केस पास करते परंतु रीग्रेशन टेस्ट केसेस फेल होतात तर सॉफ्टवेअरच्या लाईफ सायकलमध्ये कोडमध्ये बरेच बदल होतात रफली हे बदल पुढीलप्रमाणे करेक्टिव्ह बदल आणि अड़ाप्टिव्ह बदलांमध्ये कॅल्सिफाय केले जाऊ शकतात करेक्टिव्ह बदल म्हणजे ते बदल जे काही बग ला फिक्स करण्यासाठी कोडमध्ये केले जातात कोडमध्ये काही इतर लायब्ररी किंवा इतर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरसह काम करण्यासाठी सॉफ्टवेअरला इतर गोष्टींसह काम करण्यासाठी ऍडॉप्ट करण्यासाठी अड़ाप्टिव्ह बदल केले जातात आणि परफेक्टीव्ह बदल ते आहेत जिथे आपण सॉफ्टवेअर अधिक परफेक्ट बनवण्यासाठी नवीन फीचर्स ऍड करतो किंवा आपण कोडचे काही भाग बदलून सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स सुधारतो इत्यादी तर हे 3 मुख्य टाईपचे बदल आहेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण कोड बदलतो तेव्हा आपल्याला नेहमीप्रमाणे कोडच्या बदललेल्या भागाचीच टेस्ट करावी लागते असे नाही तर सॉफ्टवेअरच्या अनचेंज्ड भागावर रीग्रेशन टेस्ट देखील करावी लागते सॉफ्टवेअरच्या न बदललेल्या भागावरील प्रत्येक बदलानंतर रीग्रेशन टेस्ट आवश्यक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी की अनचेंज्ड फीचर्स चांगले फंक्शन करत आहेत कि नाही जर आपल्याकडे टेस्ट केसचा सेट असेल जो आतापर्यंत वापरला गेला होता आणि आपण असे म्हणूया की तो सेट T आहे तर आपण या टेस्ट केसेस चे अंदाजे आबसोलेट रिडंडंट आणि रीग्रेशन टेस्ट या टाईप मध्ये डिव्हाइड करू शकतो काही ओरिजिनल टेस्ट केसेस आबसोलेट होतात त्या यापुढे वापरल्या जाऊ शकत नाहीत त्या इनव्हॅलिड आहेत त्या फेकून द्याव्या लागतात कारण काय आहे कारण त्या टेस्ट केसेस कोडचा बदललेला भाग एक्झेक्युट करत होत्या आणि शक्यतो त्या देत असलेली इनपुट व्हॅलू अपुरी होती त्या 2 इंटीजर व्हॅलू इनपुट करत होत्या परंतु प्रत्यक्षात काय आवश्यक आहे 2 इंटीजर व्हॅलू की एक फ्लोट व्हॅलू इत्यादी हे बघावे लागते त्यामुळे बदलानंतर काही टेस्ट केसेस आता वापरली जाऊ शकत नाहीत त्यांना आबसोलेट किंवा इनव्हॅलिड टेस्ट केसेस असे म्हणतात काही टेस्ट केसेस रिडंडंट आहेत जसे आपण कोडचा काही भाग बदलतो त्यानंतर न बदललेल्या कोडचा काही भाग अफ्फेक्ट होतो आणि त्यांची रीग्रेशन टेस्ट करावी लागते परंतु काही भागावर अजिबात अफ्फेक्ट होत नाही व्हेरिएबलचे कोणतेही शेरिंग नाही बदललेल्या भागामध्ये सेट केलेल्या व्हेरिएबल्ससह कोणतेही डिपेन्डन्सी नाही आणि म्हणून आपण 100 टक्के खात्री बाळगू शकतो की बदललेल्या भागाच्या संदर्भात हे कोडचे त्रूएली इंडिपेंडंट भाग आहेत आणि आपल्याला टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून त्यांना रिडंडंट टेस्ट केसेस म्हणतात जरी त्या व्हॅलिड टेस्ट केसेस आहेत तरीही आपल्याला त्या रन करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांच्यामध्ये कोणतेही बग शोधण्याची शक्यता शून्य आहे त्या फक्त सॉफ्टवेअरचा इंडिपेंडंट भाग एक्झेक्युट करत आहेत आणि नंतर उर्वरित भाग म्हणजे रीग्रेशन टेस्ट केसेस आहे रीग्रेशन टेस्ट केसेस अशा आहेत ज्या न बदललेल्या प्रोग्रामचे ते भाग एक्झेक्युट करतात प्रोग्रामचे न बदललेले भाग ज्यात बदललेल्या भागावर काही डिपेन्डन्सी असते व्हेरिएबल डिपेन्डेन्स म्हणजे काही व्हेरिएबल व्हॅल्यूज ज्या बदललेल्या भागात असाइन केल्या जातात आणि अशा प्रकारे इत्यादी असू शकतात तर या रीग्रेशन टेस्ट पैकी ज्या खूप असू शकतात मोठ्या सॉफ्टवेअरसाठी हजारो रीग्रेशन टेस्ट ओळखल्या जाऊ शकतात आणि प्रत्येक बदलासाठी रीग्रेशन टेस्ट एक्झेक्युट करतात हजार संख्या कठीण असू शकते आपण रीग्रेशन टेस्टपैकी एक डिफिकल्ट रीग्रेशन टेस्ट ऑप्टिमाइझ रीग्रेशन टेस्ट शोधू शकतो जे जवळजवळ संपूर्ण रीग्रेशन टेस्ट्स रन करण्याइतकेच चांगले आहेत परंतु या सेशन दरम्यान हे ऑप्टिमाइझ केलेले रीग्रेशन टेस्ट केसेस कसे मिळवायचे डिफिकल्ट रीग्रेशन टेस्ट केसेस निश्चित करण्यासाठी अल्गोरिदम टेक्निक्स इत्यादि काय आहेत हे ओळखणे अवघड असेल परंतु आपण रीग्रेशन टेस्ट कशा ओळखायच्या ते पाहूया परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की रीग्रेशन टेस्ट केस मध्ये एकदा रन केलेल्या टेस्ट केसेस ह्या कोडमध्ये प्रत्येक बदलानंतर पुन्हा पुन्हा रन केल्या जातात त्यामुळे असे होऊ शकते की एक टेस्ट केस जी ओरिजिनली एकदाच एक्झेक्युट झाली डिझाइन केली गेली आणि एक्झेक्युट झाली ती शेकडो किंवा हजारो वेळा एक्झेक्युट करावी लागेल आणि जेव्हा आपण सॉफ्टवेअरच्या लाईफ सायकल मध्ये शेकडो किंवा हजारो वेळा रीग्रेशन टेस्ट रन करतो तेव्हा प्रत्येक बदल एकदा झाल्यानंतर तो मोनोटोनस एरर बनतो आणि म्हणून ऑटोमेशन खूप महत्वाचे आहे सुदैवाने आपण डिस्कस केलेले टूल्स आणि कॅप्चर केलेले रीप्ले टाईप येथे योग्य आहेत असे दिसते कारण कॅप्चर आणि रिप्ले टाईपचे ऑटोमेशन टूल्स जे इनपुट कॅप्चर करतात जेव्हा पहिल्यांदा टेस्ट एक्झेक्युट केली जाते आणि त्यांनी आउटपुट देखील कॅप्चर केले आहे जे पास मानले जाते आणि मग जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण फक्त स्विच दाबू शकतो आणि ते टूल रेकॉर्ड केलेल्या सर्व टेस्ट केसेस पुन्हा रन करेल आणि रेकॉर्ड केलेल्या रिझल्टच्या संदर्भात निकाल तपासेल आणि नंतर कोणतीही अयशस्वी टेस्ट केसेस आढळली तर फ्लॅग करेल हे खूप चांगले वाटत आहे पण या नंतर काही कॅचेस आहेत कॅचेस आणि त्याला ओव्हरकम कसे केले जाते याबद्दल आपण जागरूक राहू या त्यातील एक कॅच म्हणजे कॅप्चर आणि रीप्ले टाईपच्या टूलमध्ये टेस्ट केसेस ची मेंटेनन्स ही या अर्थाने एक मोठी समस्या आहे की एक टेस्ट केस जी आता बदललेल्या कोडसह रन केली गेली आहे त्यासाठी ऍडिशनल पॅरामीटर्सची आवश्यकता आहे या केसमध्ये आपल्याला संपूर्ण टेस्ट केसेस काढून टाकाव्या लागतील आणि ते पुन्हा रेकॉर्ड करावे लागेल टेस्ट केस कायम ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की टेस्ट केसेस काही कारणांमुळे अयशस्वी होतात जसे की डेट बरोबर तुलना केली जाऊ शकते तर टेस्ट केस काही डेट ला रन केले गेले आणि डेटची व्हॅलू त्या डेटसाठी वापरली गेली आणि ते त्या इनपुट व्हॅलू साठी त्या डेटला पास झाले परंतु कदाचित दुसर्या डेटला किंवा वेळेला असेल ते बदलू शकते कारण ते जसे आहे तसे रेकॉर्ड केले होते आपल्याकडे काही स्क्रिप्टिंग बेस्ड टेस्ट असल्यास आपण प्रॉब्लेम ऑफ मेंटेनिंग वर मात करू शकतो आपण स्क्रिप्ट थोडी बदलू शकता आणि तीला कायम ठेवावी लागेल त्याचप्रमाणे आपण डेटचा वापर जिथे आवश्यक असेल तिथे करू शकतो आणि अशाप्रकारे इत्यादी केसेस बघू शकतो तर विविध रीग्रेशन टेस्टची कार्ये कोणती आहेत एक म्हणजे टेस्ट व्हालिडेशन टेस्ट सिलेक्शन टेस्ट मिनिमायझेशन आणि टेस्ट प्रायॉरीटाझेशन तर आपण या सेशन च्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण इथे थांबूया आणि पुढच्या सेशन मध्ये इथून पुढे बघूया